तर आम्ही लेआउट कॉम्पॅक्शनवरील आमच्या चर्चा चालू ठेवतो तर आपण आमच्या शेवटच्या व्याख्यान आठवल्यास आम्ही कॉम्पॅक्टसाठी भिन्न श्रेणी किंवा तंत्रांवर व्यापकपणे पाहिले होते आणि आम्ही जास्तीत जास्त मूलभूत तत्त्वांमध्ये प्रवेश न करता दोन पद्धती पाहिल्या आम्ही मर्यादा आलेख पद्धतीकडे पाहिले आम्ही ते कसे तयार करू शकतो हे पाहिले सावल्या निर्माण करून काल्पनिक प्रकाश चमकवून लेआउट संबंधित अडचणी विशिष्ट ब्लॉक्स आणि आम्ही अनुलंब ग्रीड आधारित कॉम्पॅक्शन पद्धत देखील पाहिली आज आम्ही व्हर्च्युअल ग्रिड आधारित कॉम्पॅक्शनमधील भिन्नता बघून प्रारंभ करतो हे आम्ही हा स्प्लिट ग्रीड कॉम्पॅक्शन म्हणून कॉल करा तर येथे आभासी ग्रिड प्रमाणेच आपण वेगळे देखील ठेवतो समान व्हर्च्युअल ग्रिडवरील सर्किट वैशिष्ट्ये स्वतंत्रपणे परंतु याव्यतिरिक्त आम्हाला अनुमती दिली जाते आवश्यक असल्यास आभासी ग्रिड विभाजित करा समजा याचा अर्थ असा आहे की मी आधीपासूनच संलग्न असलेल्या काही वस्तूंनी ग्रिडची व्याख्या केली आहे त्यास असे म्हणू द्या की तेथे 4 ऑब्जेक्ट्स आहेत आता मला या 2 प्रमाणे असे काहीतरी करण्याची परवानगी आहे ऑब्जेक्ट्स तिथे होते वर्चुअल ग्रीड येत असल्याचे समजा तर मी या 2 ला त्रास देत नाही परंतु अन्य 2 मी त्यांना थोडे डावीकडे आणू शकतो तर मी अशा प्रकारे ग्रीड विभाजित करीत आहे तर आभासी ग्रिड कॉम्पॅक्शनसाठी पूर्वीच्या प्रकरणात मी हे सर्व 4 ब्लॉक्स हलवित होतो एकत्र ग्रीड सरकत असताना परंतु आता मी म्हणत आहे की कदाचित तेथे ब्लॉक आहेत डावे जे या 2 ब्लॉक्सना स्थलांतर करण्यास परवानगी देत नाही परंतु कदाचित ही 2 वैशिष्ट्ये स्थलांतरित असू शकतात असे म्हणा की हे शक्य आहे की हे 2 धातूच्या थरातील ब्लॉक्स आहेत ज्याचे मर्यादा अंतर जास्त आहे परंतु हे पॉलिसिलिकॉन थर असू शकतात पॉलिसिलॉनमध्ये फक्त 2 वेगळे लँबडा होते तर कदाचित हे एकत्रितपणे बदलले जाऊ शकते परंतु हे बरोबर नाही ही मूलभूत कल्पना आहे तर सुरुवातीला हे व्हर्च्युअल ग्रिड कॉम्पॅक्शन कॉम्प्रोजेक्शनसारखे कार्य करते तर कॉम्पॅक्टर येईल सर्किट वैशिष्ट्यांचे गट ओळखा जे समान व्हर्च्युअल ग्रीड लाइनवर पडतील आणि स्थानिक कनेक्टिव्हिटी समस्या नंतर ओळखल्या जातात जसे या उदाहरणात या साठी असे होते आभासी ग्रिड स्थानिक पातळीवर आता 4 घटक होते या वैशिष्ट्यांचे विश्लेषण तुम्ही करता 4 या 4 पैकी आपण किती शिफ्ट करू शकता आणि किती शिफ्ट करू शकत नाही तर त्यानुसार आपण झिगझॅग मार्गाप्रमाणे ही ग्रीड विभाजित केली तर हे सर्वसाधारणपणे आपण करू शकता शक्यतो यामध्ये शिफ्ट करा आणि नंतर ही शिफ्ट करा तर तुमची ग्रीड हे योग्य दिसेल तरपुन्हा व्हर्च्युअल ग्रीड कॉम्पॅक्शन प्रमाणेच येथे आम्ही कॉम्पॅक्शन देखील 2 मध्ये करत जातो आपण x दिशेने करतो याला x कॉम्पॅक्शन म्हणतात मग आपण ते y च्या दिशेने करतो याला वाय कॉम्पॅक्शन म्हणतात तर पुढील स्लाइड मध्ये आपण एक उदाहरण दाखवतो तर आपण त्या उदाहरणात परत जाऊया तर आपल्याकडे असे उदाहरण आहे आम्ही तेच उदाहरण घेतले तर हे ब्लॉक तिथे आहेत आपण मध्यम ग्रीडचा विचार करा डी ई एफ हे 3 जोडलेले आणि एबीसी आहेत पहिल्या ग्रीडशी जोडलेले आहेत तर आम्ही असे म्हणत आहोत की आम्ही ABC चे समूह एकत्र करतो प्रथम ग्रीड लाइनमध्ये कोणतीही अडचण नाही आधीच एबीसी आम्ही एकत्र गटबद्ध करत आहोत परंतु जेव्हा आपण डी ई एफ गटबद्ध करत असाल तेव्हा आपल्यात काही डी आणि ई अडथळे आढळतात शक्यतो एफ च्या तुलनेत बरेच जवळ आणले मी येथे उदाहरणार्थ देतो एफआय 2 युनिट वेळ एकत्र आणू शकते परंतु डी आणि ईआय एकत्र आणू शकतात त्याहूनही अधिक तर समजा हे बी देखील फिरत असेल तर हे फक्त एक उदाहरण आहे तर यामुळे येथे ही ग्रीड लाइन खंडित होईल एफ हालचाल करत नाही परंतु डी ई हलला आहे तर आम्ही काय म्हणत होतो की दुसरा ग्रीड वर D E F तेथे होते 2 गट तयार केले आहेत एक डी आणि ई असलेला दुसरा गट ज्यामध्ये एफ आहे तर मूलभूत कल्पना ही आहे म्हणून प्रत्येक ग्रीड लाइनवर आम्ही गटबद्ध करतो नंतर आम्ही त्या अवरोध परिस्थितीनुसार हलवितो आपण पॉलिसिलिकॉन आणि प्रसरण एक अतिशय विशिष्ट उदाहरण घेऊ म्हणून मी त्यांना रंग वापरुन दाखवित आहे समजा माझ्याकडे येथे पॉलिसिलिकॉन ब्लॉक आहे आणि माझ्याकडे येथे एक प्रसार ब्लॉक आहे तर बाजूला उजवीकडे समजा माझ्याकडे येथे पॉलिसिलिकॉन आहे मला येथे एक प्रसार आहे आणि मी आणखी एक सांगू शकतो येथे पॉलिसिलिकॉन असे काहीतरी आहे आता जर आपल्याला येथे हे आठवत असेल तर आपण फक्त विभक्ततेच्या बंधनांबद्दलच बोललो आहोत 2 पॉलीसिलिकॉन दरम्यान किमान अंतर दोन लॅम्बडा असणे आवश्यक आहे ए दरम्यान पॉलीसिलिकॉन आणि डिफ्यूजनमध्ये पॉलीसिलिकॉनपॉलिझिलॉन आणि डिफ्यूजन पृथक्करण 1 लॅम्बडा असू शकते पुन्हा ते 1 लँबडा असू शकते आता जेव्हा आपण या 3 वर ग्रिड जोडत असाल तर आपण काय करू शकता ते सांगा परंतु प्रत्यक्षात असे म्हणा की ही किमान मर्यादा आहे परंतु आपण ज्यामध्ये सापडत आहात हा लेआउट जी या 2 ग्रीड लाईन्सच्या संदर्भात सांगते की हा एक ग्रीड आहे आणि हा दुसरा प्रकार आहे ग्रीड 2 ग्रीड लाईन दरम्यानचे वेगळेपण आहे 8 लॅम्बडा म्हणा आणि हा मार्ग देखील आहे काहीतरी असे म्हणूया की हे सर्व 2 लंबडा 2 लॅम्बडा प्रत्येकी 2 लॅम्बडा त्याचप्रमाणे येथे हे भाग प्रत्येकाला 2 लॅम्बडा सांगायचे आहे तर हा 2 लॅम्बडा बाहेर काढून आम्ही प्रत्यक्षात 6 लॅम्बडा बरोबर एक प्रभावी वेगळे आहे आता पहा 4 लॅम्बडालंबडा पण आम्ही या अडचणी आहेत तर आपल्याकडे 4 लॅम्बडाच्या या 2 कडा दरम्यान वेगळे आहे परंतु येथे गरज 2 लॅम्बडा आहे तर मी हा अवरोध 2 च्या डावीकडे आणू शकतो लॅम्बडा 2 हे पुन्हा 4 लॅम्बडालेंबडा आहे परंतु 1 लॅम्बडाआवश्यक आहे तर मी हा ब्लॉक 3 लॅम्बडा डावीकडे आणू शकतो हीच एक पुन्हा आवश्यक अशी 1 लॅम्बडा आहे मी पुन्हा त्या 3 पर्यंत डावीकडे लॅम्बडा आणू शकतो तर कॉम्पॅक्शनचा माझा नवीन लेआउट यासारखे दिसेल हे आहेत पहिल्या ग्रीडला जोडलेले ब्लॉक्स आता हे आपण 2लॅम्बडा ने डावीकडे जाऊ शकता तर आता हे अंतर फक्त 2 लॅम्बडा असू शकते ही अंतर 2 लॅम्बडा असेल आणि हे आपण 3 लॅम्बडा हलवू शकता तर अंतर फक्त 1 लँबडा असेल तिसरा एक येथे देखील आपण जवळ आणला जाऊ शकतो 1 लँबडा आता सह ग्रीड लाईनच्या संदर्भात ग्रीड लाइन आता अशाच प्रकारे बनते हे 2 एकत्र फिरत आहेत कारण आम्ही त्या दोघांनाही समान स्थानांतरित केले आहे परंतु हे हलविण्यात आले म्हणजे 1 लांबडा कमी तर येथे ग्रीड लाइनमध्ये ब्रेक येईल तर हे असे केले जाते वास्तविक मी येथे एक विशिष्ट उदाहरण दर्शवित आहे ऑब्जेक्ट्स सर्व आयताकृती आहेत किंवा काही संपर्क मूलभूत लेआउट घटक आहेत आणि ते सर्व काही डिझाइन नियमांनी विशेषत मध्ये निर्दिष्ट केले आहेत लँबडा च्या गुणाकार तर ही पद्धत अशी कार्य करते आता आपण दुसरा दृष्टीकोन पाहू या जेथे आपण थेट मध्ये कॉम्पॅक्शन करीत आहात एक किंवा 2 परिमाणांचे भिन्न परिमाण आता मूळ कल्पना अशी आहे की जेव्हा आपण म्हणतो कॉम्पॅक्शन आयाम मोजण्याचे पैलू एक गोष्ट आहे आणि अर्थातच अल्गोरिदमची जटिलता ही आणखी एक गोष्ट आहे जेव्हा आपण परिमाण पाहता तेव्हा सर्वात सोपा शक्यतो 1 आयामी कॉम्पॅक्शन असू शकतो जिथे आम्ही लेआउट्स कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो केवळ 1 परिमाणात कल्पना अगदी सोपी आहे समजा माझ्याकडे लेआउट आहे माझ्याकडे डावीकडून डावी बाजू आहे मी डावीकडून उजवीकडे बनवितो स्कॅन जे काही ऑब्जेक्ट्स आले आहेत त्यांना मी सापडतो किंवा त्यांना डावीकडे हलविले जाऊ शकते की नाही ते तपासा पुढे किंवा नाही जर त्यांना डावीकडे हलविले जाऊ शकते तर मी ते शिफ्ट करेल आणि त्या मार्गाने मी संपूर्ण स्कॅन करतो डावीकडून उजवीकडे लेआउट म्हणून जे काही ऑब्जेक्ट्स किंवा ब्लॉक्सचा सामना करावा लागला आहे मी त्यास शिफ्ट डिझाइन नियमांच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याशिवाय शक्य असलेली रक्कम आणि याला 1 म्हटले जाते मितीय कॉम्पॅक्शन कारण मी केवळ 1 दिशेने कॉम्पॅक्ट करीत आहे परंतु सर्वसाधारणपणे आपण x दिशेने लेआउट केल्यावर आपल्याला 1 आयामी दुसरा पास करावा लागेल y दिशेत त्याच प्रकारे संक्षेप आपण कदाचित सर्वकाही वरच्या बाजूस ठीक हलवित असाल समजा 1d कॉम्पॅक्शन मध्ये आपण प्रथम एका आयामात करतो असे समजू x आणि नंतर आपण इतर आयामात करता पण त्या चांगल्या प्रकारे केल्याने आपण नेहमी पुढे येऊ शकता या दोहोंमध्ये आपण कॉम्पॅक्शन केले असते तर उदाहरणे देऊन जेथे आपण अधिक चांगले परिमाण एकत्र करू शकता हे तथाकथित 2 डी कॉम्पॅक्शन आहे जर तुम्ही घटक हलवले तर एकाच वेळी दोन्ही परिमाणात याला 2d कॉम्पॅक्शन असे म्हणतात सर्वसाधारणपणे चांगल्या लेआउटमध्ये चांगले कॉम्पॅक्शन होऊ शकते परंतु त्याचा फायदा असा आहे की एक मितीय कॉम्पॅक्शन सुलभ आहे तो बहुपदीय वेळ आत केला जाऊ शकतो परंतु आपल्यास सर्व शक्यता पहाव्या लागतील असे 2 आयामी कॉम्पॅक्शन आणि सर्वोत्तम चाल जाणून घ्या तर सर्वोत्तम 2 डी कॉम्पॅक्शन संगणकीय कठीण म्हणून ओळखले जाते त्याला एनपी हार्ड म्हणतात तर आपण खरोखर सामान्य 2 डी कॉम्पॅक्शनसाठी अल्गोरिदम जे सर्वोत्तम शक्य आहे जाऊ शकत नाही तर मग येथे काही उदाहरणे पाहू येथे आपण 1 डी कॉम्पॅक्शन पद्धत स्पष्ट करतो प्रथम आम्ही x बरोबर कॉम्पॅक्ट दिशा नंतर करतो आम्ही y च्या दिशेने कॉम्पॅक्ट करतो येथे आपल्या एक साधे उदाहरण आहे लेआउट जिथे हे सर्व ब्लॉक्स ए बी सी डी ई एफ जे दर्शविलेले आहेत त्यातील प्रत्येक आहेत 2 लँबडा बाय 2 लँबडा असल्याचे गृहित धरले किमान विभाजन 1 असे समजू लँबडा हे आमचे उदाहरण आहे तर सी बी हे 2 आहे वेगळे करणे 1 लॅम्बडा आहे मग आपल्याकडे एच 2 2 वेगळे 1 लँबडा आणि बी आणि मी दरम्यान 1 लॅम्बडा वेगळे करेल तर एकूण अधिक १ अधिक 5 ११ त्याचप्रमाणे y च्या दिशेने २ १ आणि २ येथे देखील २ १ आणि २आणि 11 मधील 1 मधील प्रारंभिक लेआउट क्षेत्र 11 बाय 11 आहे आता x कॉम्पेक्शन करण्याचा प्रयत्न करू तर आम्ही डावीकडून उजवीकडे वळा क्रमाने सर्व ब्लॉक्सच्या एक्स कोऑर्डिनेट्सनुसार पाहूया तर सी डी ई आहेत डाव्या बाजूला काहीही नाही मग आपणास बी आणि एफ आढळतात ते आधीपासूनच ए १ चे विभाजन येथे आहेत तर आपण त्यांना यापुढे हलवू शकत नाही ए हे आणखी एक वेगळे आहे तर अंतर होते मला वाटते २ अधिक १ अधिक १ तर आपण डावीकडे शिफ्ट करू शकता तर हे पृथक्करण 1 होते त्याचप्रमाणे आय व एच तुम्ही दोघेही डावीकडे सरकवू शकता जोपर्यंत हा विभक्तपणा 1 होत नाही विभाजन 4 होते हे देखील आपण डावीकडे हलवा तर विभाजन 1 आहे तर 1डी नंतर कॉम्पॅक्शन आपली उंची कमी करत नाही ती अद्याप 11 आहे परंतु रुंदीने 2 अधिक 1 अधिक कमी केले आहे 2 अधिक 1 अधिक 2 याचा अर्थ असा 8 तर आता आपले क्षेत्र 8 लंबडा आहे परंतु आपल्याला माहित आहे त्याचा अर्थ असा की 8 या दिशेने स्तंभांच्या संख्येच्या दृष्टीने आहेत आता तुम्ही वाय कॉम्पॅक्शन करा याचा अर्थ असा की आपण खाली दबाव आणत आहात तर ई एफ जी आहेत आधीच खाली तर मी एच मध्ये आधीच 1 चे अंतर आहे आपण हे करू शकत नाही डी आधीच आहे 1 चे अंतर असल्यामुळे आपण D ला आणखी पुढे ढकलू शकत नाही परंतु A आपण खाली जाऊ शकता आपण हे करू शकता ए खाली गेलेल्या बिंदूवर जा जेथे अंतर आहे बी देखील आपण खाली जाऊ शकता कारण बी आणि ए एकत्र आहेत तर कारण बी सी आणि बी एला जोडलेले आहे तर ते आपणासही हे कनेक्शन असणे आवश्यक आहे आपण त्यांना यापुढे हलवू शकत नाही आणि सी येत आहे डी खाली म्हणून आपण त्यास पुढे हलवू शकत नाही तर आपण 8 उंची कमी करू शकत नाही 11 लेम्बडा बाय लेम्बडा हे प्रथम एक्स कॉम्पेक्शन नंतर एक्स आहे मग आपण वाय संक्षेप करणार राऊंड वाई कॉम्पॅक्शन नंतर एक्स कॉम्पेक्शननंतर दुसरा मार्ग वापरु हे आमचे होते मूळ समस्या 11 बाय 11 प्रथम आपण वाय संक्षेप करू आपण येथे डी हलवू शकता पहा कारण हे ठिकाण रिक्त आहे डी येथे 1 स्थानाचे अंतर हलविले आहे खाली देखील हलविले जाऊ शकते बी येथे देखील खाली जा कारण सी बी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे तर बी हलविता येत नाही पुढील त्याचप्रमाणे ए आपण येथे एच पर्यंत जाऊ शकता हे शक्य आहे तर आता तुमची उंची 8 2 1 2 1 आणि 2 होईल आता तुम्ही x कॉम्पॅक्शन कोठे करायचा प्रयत्न करा बी किंवा सी डी आधीच आहे बी एफ आधीच आहे आपण हलवू शकत नाही एच जे देखील आपण करू शकत नाही परंतु A आपण हलवू शकता परंतु तरीही ते 11 राहील ते कमी होत नाही तर आपला लेआउट क्षेत्र अद्याप 11 लॅम्बडा बाय 8 लॅम्बडा आहे ते कमी होत नाही कारण आधीच्या परिस्थितीत असे होते x दिशेने अशा प्रकारे कमी करणे येथे हे y दिशा कमी करीत आहे परंतु आता तुम्ही जर 2 डी कॉम्पॅक्शनकडे पाहिले तर येथे पहा आम्ही एक उदाहरण घेत आहोत जे बरेच समान आहे अगदी समान आय एच जी आता हे 11 बाय 11 होते आता आपण 2 डी केल्यास कॉम्पॅक्शन म्हणजे मी x आणि y दिशानिर्देशांमध्ये एकाच वेळी ब्लॉक हलवू शकतो उदाहरणार्थ हा बी ब्लॉक मी या दिशेने वर जात आहे मी हा एच येथे आणत आहे मी आहे बाजूला आणत आहे आणि जी येथे चमकत आहे तर आता आम्ही छान ते बाय बसवत आहोत एक लेआउट प्रकार तर आता आपल्या एकूण क्षेत्राचे दिशेने 8 लॅम्बडा आणि 8 लॅम्बडा असेल ही दिशा ती कमी झाली आहे परंतु समस्या अशी आहे की एक समस्या दिली आहे आता आपल्याला समजले आहे की अवरोधांची संख्या कोट्यवधींच्या क्रमाने आहेत तर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधणे खरोखर व्यवहार्य ब्लॉक्स नाही जेणेकरून आपणास यासारखे सर्वोत्कृष्ट कॉम्पॅक्शन मिळेल तर अनेक मूळ वापरणे आवश्यक आहे हे साध्य करण्यासाठी सामान्यतः केले जाते म्हणून मी म्हटल्याप्रमाणे सामान्यतः 2डी कॉम्पॅक्शन 1 डी च्या तुलनेत चांगला परिणाम देते आणि जर आपण त्याचे निराकरण चांगल्या प्रकारे केले तर दुर्दैवाने ते शक्य नाही कारण ते एनपी कठिण आहे ते कमीतकमी क्षेत्राचा लेआउट तयार करू शकते परंतु मी म्हटल्याप्रमाणे तू खूप धनादेश आणि तुलना कराव्या लागतील ही वेळ घेणारी आणि 2 डी कॉम्पॅक्शन आहे प्रति से संगणकीयदृष्ट्या फार व्यवहार्य नाही मग लोक काय करतात ते मधे काहीतरी करतात याचा संदर्भ दीड दीड परिमाण संक्षेप तर मग याला दीड आयाम का म्हणतात कारण आम्ही x आणि y दोन्ही दिशानिर्देशांना समान महत्त्व देणे आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करीत आहोत एका दिशेने संकुचित करा परंतु दुसर्या दिशेने आम्ही केवळ लहान हालचाली करण्यास परवानगी देत आहोत हे मूलभूत तत्वज्ञान आहे म्हणूनच याला दीड तर आपण असे म्हणूया वाय दिशेने लहान हालचाली करत असताना एक्स डायरेक्शन कॉम्पॅक्शन करत आहे हे मूलभूत तत्वज्ञान आहे म्हणूनच हे एक निरोधक अल्गोरिदम आहे जे आम्ही नमूद केल्याप्रमाणे जास्त तपासणीमध्ये सामील 2 डी अल्गोरिदम नाही आता ही कल्पना खालीलप्रमाणे आहे की आम्ही कॉम्पॅक्ट करीत आहोत परंतु दरम्यान कॉम्पॅक्शन आम्ही ब्लॉक्सच्या बाजूकडील हालचालींनाही परवानगी देत आहोत याचा अर्थ काय आपल्याकडे ब्लॉक असलेल्या शुद्ध 1 डी कॉम्पॅक्शनमध्ये आपण पहाल आपण त्यास डावीकडे हलवा आपल्याकडे दुसरा ब्लॉक आहे आपण त्यास डावीकडे हलवा आपण दुसरा ब्लॉक डावीकडे हलवा परंतु आता आपण एखादा ब्लॉक निवडता तेव्हा आम्ही काय म्हणत आहोत आपण डावीकडे सरकत आहात परंतु आतमध्ये आपण ज्या बाजूच्या हालचालींना परवानगी देत आहात त्या प्रक्रियेस आपण थोडेसे वर देखील जाऊ शकता आणि मग बरोबर जर यामुळे आपल्याला अधिक चांगले कॉम्पेक्शन दिले गेले तर ती कल्पना आहे म्हणून मी याला म्हटल्याप्रमाणे याला दीड आयाम म्हणतात कारण आपण इतके मुक्तपणे नाही खर्या 2 मितीय कॉम्पॅक्ट्स प्रमाणे ब्लॉक्स हलवित आहे परंतु मर्यादित अर्थाने आपण दुसर्या दिशेने बाजूकडील हालचालींना परवानगी देत आहेत ते कसे कार्य करते ते पाहूया तर त्यात अक्सी निकटता आलेख असे काहीतरी वापरले जाते येथे शिरोबिंदू अवरोध दर्शविते या आलेखात कडा क्षैतिज आणि उभ्या समीपतेचे प्रतिनिधित्व करतात जसे की तेथे असल्यास सांगा यासारखे 2 ब्लॉक आहेत जे अनुलंब सीमा सामायिक करतात तर आलेखात असे म्हणा हे वि आय आहे आणि हे व्हीजे आहे मग आलेख मध्ये त्यांच्या दरम्यान एक आडवी धार असेल परंतु समजा माझ्याकडे याप्रमाणे दोन शिरोबिंदू आहेत 2 ब्लॉक्स जे शिरोबिंदूशी संबंधित आहेत म्हणजे मी जाऊ त्यांच्या दरम्यान क्षैतिज सीमेसह वि आय व्हीजे म्हणा मग आलेखात मी त्यांना जोडतो उभ्या किनार वेगळ्या प्रकारे दर्शविल्या आहेत त्यास काढा तर असे दोन प्रकार आहेत कडा एक तथाकथित क्षैतिज किनार आहे तर एक तथाकथित अनुलंब किनार आहे यावर अवलंबून आहे ज्या दिशेने ते आपल्या सीमा सामायिक करीत आहेत म्हणूनच मी आत्ताच हे नमूद केले आहे 2 ब्लॉक्समध्ये ते सामायिक असल्यास आडव्या किनार अनुलंब सीमा आहेत जर त्यांनी क्षैतिज सीमा सामायिक केली तर त्यांना उभ्या किनार आहेत आणि या कडा किमान स्वीकार्य अंतराचे प्रतिनिधित्व करणारे लेबल आहेत उदाहरणार्थ वि आय आणि वि जे मधील किमान अंतर 2 लॅम्बडा आहे ही धार 2 अशी लेबल असेल लँबडा जर हे 3 लॅंबडा असेल तर या काठावर 3 लँबडा असे लेबल लावले जाईल तर आपण ए आलेख आणि आम्ही कमीत कमी विभाजनाद्वारे प्रत्येक कडा लेबल करतो अंतर जे डिझाइन नियमांनी दिले आहे तर आम्ही 4 अतिरिक्त शिरोबिंदू वापरत आहोत तर कोणत्या प्रकारच्या 4 अतिरिक्त शिरोबिंदू समजा माझ्याकडे लेआउट क्षेत्र आहे हे माझे एकूण लेआउट क्षेत्र आहे आणि सर्व यांच्यातील ब्लॉक आहेत तर आपल्याकडे उदाहरण आहे तर मी एक काल्पनिक ब्लॉक शीर्षस्थानी विचारात घेऊ तळाशी एक काल्पनिक ब्लॉक एक उजवीकडे आणि एक डावीकडे तर आपण येथे पहा मी असे सांगितले की ब्लॉक्स जे उभ्या सीमा सामायिक करतात त्यांच्याकडे एक असेल या प्रकरणात क्षैतिज किनार आणि उलट तर हे येथे असलेले ब्लॉक्स आहेत अनुलंब सीमा हा काल्पनिक डावा ब्लॉक आणि हे म्हणून तिथे एक असेल एक असेल क्षैतिज धार घन चिन्हांकित त्याचप्रमाणे या दरम्यानही उभ्या किनार असतील त्याचप्रमाणे ब्लॉक्स या आणि याप्रमाणे 2 आडव्या किनार सामायिक करीत असतील तर तेथे असतील अनुलंब किनार बिंदूच्या काठाने चिन्हांकित केले जाईल असे काहीतरी आहे तसेच तेथे इतर दरम्यान कडा देखील असतील परंतु 4 काल्पनिक आणि ते ज्या मार्गाने आहेत कनेक्ट केलेले असे काहीतरी असेल तर काठाची गणना करताना किंवा कडा जोडताना आपण जेथे आहोत त्याप्रमाणे आपण मोकळ्या जागेकडे दुर्लक्ष करीत आहोत समजा माझ्याकडे येथे ब्लॉक आहे माझ्याकडे येथे खाली एक ब्लॉक आहे तर मी गृहित धरले की ते आहेत क्षैतिज काठाने विभक्त तर त्यांच्या दरम्यान उभ्या किनार असतील तर आम्ही गृहित धरा की इनपुट अंशतः पूर्ण झालेला लेआउट आहे तर जे आहे ते प्राप्त केले जाऊ शकते 1 डी कॉम्पॅक्टरच्या काही अनुप्रयोगांद्वारे नंतर आपण पुढील ऑप्टिमायझेशन करण्याचा प्रयत्न करीत आहात तर या अल्गोरिदममध्ये आम्ही 2 याद्या मजला आणि कमाल मर्यादा सांभाळत आहोत मजला सर्व समावेश वरुन दृश्यमान ब्लॉक्स परंतु आपण द्विमितीय चित्राकडे पाहिलेत जेथे ब्लॉक्स ठेवले समजा आपण वरच्या वरुन पहात आहात काही तो लपवितो त्याच्या खाली काही इतर ब्लॉक्स परंतु काही ब्लॉक्स आपण पाहू शकता की कोणतेही अडथळे नाहीत तर त्या यादीमध्ये त्या सर्व ब्लॉक्स असतील जे दृश्यमान आहेत तर कमाल मर्यादा हे ब्लॉक्स आहेत जे त्वरित हलविले जाऊ शकतात ते दृश्यमान आहेत म्हणजे काय एक मार्ग आहे जिथे आपण जिथे आहात तेथून दिशेकडे जाऊ शकता पहात आहे कारण एक मार्ग आहे आपण तो पाहण्यास सक्षम आहात त्यामध्ये थोडी जागा आहे त्याचप्रमाणे मजला नावाची एक यादी आहे ही बाजूच्या बाजूने आहे जर आपण असाल तर पहा आपण पाहू शकता असे ब्लॉक्स तर मजल्यामध्ये सर्व ब्लॉक्स आहेत वरुन दृश्यमान कमाल मर्यादा ही ब्लॉक्सची सूची आहे जी तळापासून दृश्यमान आहेत तळापासून दृश्यमान म्हणजे त्वरित हलविले जाऊ शकते पाहूया मी घेईन हे कसे उदाहरणादाखल कार्य केले जाते तर कल्पना खालीलप्रमाणे आहे आपण कमाल मर्यादेमधील सर्वात कमी ब्लॉक निवडा आणि त्यास ए वर हलवा मजला ठेवा तर कमाल मर्यादेपासून आपण अवरोध खाली आणण्याचा प्रयत्न करीत आहात काही बाजूकडील हालचालींसह मजला जिथे कमाल मर्यादा पासून अंतर किंवा जास्तीत जास्त वेगळे होते आहे तर आपण कमाल मर्यादेमधील सर्वात कमी ब्लॉक निवडता त्यास मजल्यावरील कुठेतरी हलवा जे मजल्यावरील आणि कमाल मर्यादेमधील अंतर वाढवते आणि ही प्रक्रिया सुरू ठेवली जाते कारण सर्व ब्लॉक्स कमाल मर्यादेपासून मजल्यापर्यंत क्रमशः हलविले गेले आहेत तर मी आहे या अल्गोरिदमची एक पायरी दर्शवित आहे ही आपली प्रारंभिक समस्या आहे ए बी सी डी ई एफ जी प्रथम आपण कमाल मर्यादा आणि मजल्याची सूची पाहू कमाल मर्यादेमध्ये ब्लॉक्स असतात वरुन पाहिले जाऊ शकते आपण पाहू शकता आपण डी पाहू शकता आपण पाहू शकता सी या छिद्रातून रिक्त जागा आहे आम्ही हा ब्लॉक सी ई आणि एफ पाहू शकतो क्षमस्व मला वाटते म्हणजे मी कमाल मर्यादेवर आलो म्हणजे आपण एका खोलीत उभे राहून कमाल मर्यादा पहात आहात आपण पाहू शकता की कोणते अवरोध आहेत आपण वर पाहू शकता जी पाहू शकता आपण डी पाहू शकता आपण सी पाहू शकता आपण एफ पाहू शकता परंतु आपण ई पाहू शकत नाही कमाल मर्यादा त्यामध्ये असेल आणि मजला म्हणजे इथे उभे असता तुम्ही खाली दिसाल तर तुम्ही ए पाहू शकता तुम्हाला बी दिसू शकेल मध्यभागी आहे काहीही नाही तर ही यादी अशी आहे मी म्हटल्याप्रमाणे आता आलेख पाहू तर तेथे संबंधित एक शिरोबिंदू असेल ए बी सी डी ई एफ जी आपण एकेक पाहू तर ए आणि बी अनुलंब भाग सामायिक करत आहेत त्यांच्या दरम्यान क्षैतिज किनार असेल म्हणून मी अधिवेशन म्हणून ए तेथे बिंदीदार ओळ आपण म्हणता की आपण इतर अधिवेशन देखील वापरू शकता यात काही हरकत नाही त्याचप्रमाणे जी आणि डी दरम्यान उभ्या किनार आहेत डी आणि ई येथे उभ्या किनार आहेत ई आणि एफ अनुलंब सीमा म्हणजे क्षैतिज किनार ई आणि एफ एक आहे मला असं वाटतं की आपण इतर आहात त्या काल्पनिक शिरोबिंदूंचा विचार करा एक डावीकडील x1 वर इतर उजवीकडे x2 वर तर कडून x1 मध्ये जी बरोबर एक अनुलंब धार आहे सी सह एक अनुलंब धार आहे आणि सह अनुलंब धार आहे म्हणून तुम्ही या कडा जोडाल x1 बनवा त्याचप्रमाणे एक्स 2 सह उजवीकडे आपण वरुन आणि दुसर्याकडून एफ सी बी एफ सी बी जोडा जी ए जी आणि ए दरम्यान एक आडवा किनार आहे सी डी सी डी सी ई डी एफ आणि बी सी आणि त्याचप्रमाणे वरुन एक काल्पनिक शिरोबिंदू y2 आहे खाली वरून y1 आहे आपण वरुन A आणि B कडा पाहू शकता कमाल मर्यादा जी डी सी आणि एफ जी डी ई आणि एफ आय जी डी ई आणि एफ हे 4 आपण पाहू शकता तर हे आहे आपला आलेख तर प्रत्येक काठावर किमान विभाजनासह लेबल दिले जातील ब्लॉकची संबंधित जोडी तर काल्पनिक एका काठाशी संबंधित वजन 0 असू शकते आता येथे क छतावरील ब्लॉक आहे जो सर्वात कमी आहे तर तुम्ही त्या हालचालीतून C निवडा म्हणून जेव्हा आपण त्यास खाली हलवता तेव्हा तिथे बरेच ठिकाणे आपण ठेवू शकता आपण त्यास ठेवू शकता ए च्या शीर्षस्थानी आपण बी च्या वर ठेवू शकता आपण त्यास मध्यभागी ठेवू शकता जर आपण त्यास वर ठेवले तर बी चे उदाहरणार्थ मजला आणि कमाल मर्यादेमधील अंतर ही अंतर 2 असेल परंतु जर आपण ठेवले तर मध्यभागी येथे अंतर वाढत आहे तर आपण त्यास अशा ठिकाणी ठेवले जे आपल्याकडे जास्तीत जास्त अंतर असेल तर या प्रक्रियेची पुनरावृत्ती होईल आणि अशा प्रकारे आपल्याला तथाकथित आकार मिळते किंवा कदाचित दीड आयामी कॉम्पॅक्शन अल्गोरिदम

तर हे चांगले कार्य करते एक शुद्ध 2 डी कॉम्पॅक्शन अंमलबजावणीसाठी खूपच जटिल होते ही गणना करणे खूप अवघड आहे परंतु दीड आयाम नाही संगणकीयदृष्ट्या तेवढे गहन आणि काही बाजूकडील हालचालींसह जेव्हा आपण आहात ब्लॉक कमाल मर्यादेपासून मजल्यापर्यंत हलवित असता आपल्याला काय सापडते कोठे ठेवावे जेणेकरुन कमाल मर्यादा आणि मजला दरम्यान अंतर अंतर जास्तीत जास्त होते फक्त तेच आपण वापरत आहात अशा आभासी आहे तर आपण त्यास सी वर हलविल्यानंतर आपला आलेख त्वरित बदलू शकेल तर आपण देखील बदलत रहा आलेख आणि कमाल मर्यादा आणि मजल्याची यादी आता मजल्यामध्ये देखील सी समाविष्ट आहे कारण सी असू शकतो मजल्यामध्येही पाहिले तर हा आलेखही सुधारित होतो तर मी येथे ए 1 दर्शविले आहे तर हे ब्लॉक एकेक करून खाली येतील मग डी शक्यतो डी खाली हलविला जाईल नंतर ई नंतर एफ नंतर जी तर मग एकेक करून आपण त्यास सर्वात चांगले स्थानावर हलवा अंतर अधिकतम करते आणि ते आपले अंतिम संक्षिप्त रूपण असेल तर त्यासह आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत आणि ही आमची चर्चा संपवते लेआउट कॉम्पॅक्शन